तर आम्ही आपल्यास अजून एक उदाहरण देऊ जे आपले उदाहरण 7 आहे म्हणून हे दिले गेले आहे की ओव्हरहेड लाइन केबलसह सीरिज मध्ये जोडली गेली आहे ओव्हरहेड लाइनमध्ये 2 mHkm चा इंडक्टॅन्स आहे आणि 0 01 Fkm इतके कॅपॅसिटन्स आहे केबलमध्ये 0 25 mHkm इंडक्टॅन्स असते आणि 0 102 Fkmइतकी कॅपॅसिटन्स असते आता जर 100 kV जास्तीत जास्त मूल्य असलेली एखादी लाट ओव्हरहेड लाईनने केबल गणनासह त्याच्या जंक्शनच्या दिशेने प्रवास करते तर लाइन आणि केबलची लाट अडथळा फक्त तेव्हाच धरून ठेवा मग आपला b रेष आणि केबलमधील लाटाच्या प्रसाराचा वेग आणि C जंक्शनवर व्होल्टेज आणि विद्युत्ाच्या प्रतिबिंबित आणि संक्रमित लाटा केबलमध्ये 100 kV लाट उद्भवल्यास व्होल्टेज आणि करंटच्या परावर्तित आणि संक्रमित लाटांची जंक्शनवर गणना करा तर हे कसे करावे ते सोडवा आपल्यास माहित असलेल्या ओव्हरहेड लाइनच्या लाट अडचणीची गणना करणे प्रथम ओव्हरहेड लाइन म्हणा की ते Z1 आहे तरZ1 L1C1 L1 आहे L1 2 mH दिले आहे तर ते 2×10 3 आहे आणि C1 0 01 F दिले आहे जेणेकरून ते 0 0110 6 पॉवर रूटवर पर्यंत जाईल 01×10 612 जर आपण गणना केली तर ते 447 होईल त्याचप्रमाणे केबल लाट अडथळा Z2 Z2L2C20 5 तर ते 49 5 आहे तर लाटा अडथळा प्रथम आपल्याला केबलची लाट प्रतिबाधा तसेच ओव्हरहेड लाइनची लाट प्रतिरोध मोजणे आवश्यक आहे पुढे ओव्हरहेड लाईनमधील लहरींचा वेग तुम्हाला माहीत आहे की हा तुमचा हा 1आहे 11L1C112×10 3×0 01×10 6 12 तर तो आहे 2 त्याचप्रमाणे केबल दोन मधील वेव्हचा वेग दिला आहे 21L2C210 102×10 6 12 तो 1 98×105kmsecआहे हे सर्व केल्यानंतर आता ओव्हरहेड लाईनमध्ये लाटा उसळतात आणि केबलच्या दिशेने प्रवास करतात तेव्हा आपल्याकडेZ1 447 आणि Z2 49 5 आहे आता ओव्हरहेड लाईनमध्ये घटना व्होल्टेज 100 kV दिले आहे हा डेटा दिला आहे की त्याची कमाल किंमत 100 kV प्रवास आहे त्यामुळे vf 100 kV ओव्हरहेड लाइनचे घटना व्होल्टेज आहे त्यामुळे आता घटना करेंटट if vfZ1असेल तर ओव्हरहेड लाईनमध्ये हे सर्व नाते आपल्याला माहीत आहे तर तो १०० केव्ही आहे तर व्होल्ट 100×1000447 म्हणजे 223 7 अॅम्पर आता प्रसारित मूल्य आता व्होल्टेजसाठी कार्यक्षम असलेल्या केबल ट्रान्समिशन फॅक्टर साठी रांगेत उभे राहतात हे आपल्याला माहीत आहे की V12Z2Z1Z2 हे आपण यापूर्वी पाहिले आहे त्यामुळे Z1 हा ओव्हरहेड लाईनचा अडथळा आहे आणि Z2हा केबलचा अडथळा आहे 544749 50 1994 जे प्रत्यक्षात येथे ही V1 आहे 0 1994 त्याचप्रमाणे केबलमध्ये ट्रान्सलेटेड व्होल्टेज v V1 vf इतके आहे तर हा V1 0 1994 आहे आणि vf 100 kV इतका आहे तर तो १९ ४ केव्ही आहे त्यामुळे करेंट च्या i1साठी केबल ट्रान्समिशन फॅक्टरसाठी लाईन टू केबल ट्रान्समिशन फॅक्टर आम्ही बनवत आहोत जे करेंट फक्त i1असेल i12Z1Z1Z22×44744749 51 8006 खरे तर आपण यापूर्वी पाहिले आहे की व्होल्टेजसाठी परावर्तन तुमच्या प्रतिबिंब घटका साठी आणि करेंट साठी ते 2 आहे मुळात V1 अधिक i1 2 समान आहे त्यामुळे जर तुम्ही हे दोन 1 8006 आणि 0 1994 जोडले तर ते 2 होईल त्यामुळे एकदा का तुम्ही हे मोजले की या 1 ची थेट गणना करण्याची गरज नाही ज्यामुळे तुम्हाला i12 V1मूल्य मिळेल पण तुमच्या समजुतीसाठी मी फक्त i1 2Z1Z1Z2इतके आहे त्यामुळे ते 1 8006 आहे पण आम्ही यापूर्वी सिद्ध केले आहे तर ते एक मिळताच दुसरे मिळवण्या साठी 2 माधुन वजा करा तर ते १ ८००६ आहे म्हणून केबलमध्ये प्रसारित करेंट i च्या बरोबरीचा आहे ii1 if1 8 Amp तर ते प्रत्यक्षात 402 8 अँपिअर आहे तर वैकल्पिकरित्या जर i vZ2 असेल तर Z2 हा केबलचा सर्ज इंपेडेंस आहे आणि रिफ्रॅक्ट केलेले व्होल्टेज प्रत्यक्षात आम्हाला 19 94 kV प्राप्त झाले आहे जे आम्हाला मिळाले आहे तर त्यास व्होल्ट मध्ये 49 5 ने विभाजित करा आपणास 402 8 अँपिअर समान मिळेल ही पर्यायी गणना आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे ते तुम्ही करू शकता तर पर्यायी vZ2 पण v तुम्ही तुमचे परावर्तित की या परावर्तित व्होल्टेजला या परावर्तित व्होल्टेज म्हणावे प्रसारित व्होल्टेज राईट किंवा परावर्तित व्होल्टेज ज्याला तुम्ही 19 4 केव्ही म्हणता तर याचा अर्थ तुम्हाला ही गोष्ट मिळेल आणि तीच गोष्ट तुम्हाला मिळेल एकतर तुम्ही अशा प्रकारे कंप्यूट करू शकता किंवा थेट अशा प्रकारे कंप्यूट करू शकता आता प्रतिबिंबित मूल्ये आता व्होल्टेजचे प्रतिबिंब घटक आहेत आम्हाला हे माहित आहे की व्होल्टेजचे त्याचे फॉर्म्युला आहे V1Z2 Z1Z1Z2 हे आपण यापूर्वी पाहिले आहे तर Z2 49 5 आणि Z1 447 आहे तर V149 5 44744749 5 0 8006 वास्तविक 0 8006 येतो म्हणून व्होल्टेज ओव्हरहेड लाइन प्रतिबिंबित करते जी vb V1 तर ते 0 8006×100 kV आहे तर 80 06 kV आता करंट चे चिंतन घटक तुम्ही ज्याला 1 नकारात्मक म्हणता तेच तुमचे नकारात्मक असेल म्हणजे आपण यापूर्वी पाहिलेले ० ८००६ असेल जर हे नकारात्मक असेल तर करेंट साठी ते सकारात्मक असेल तर ते Z1 Z2Z1Z2 प्रत्यक्षात V1 0 8006 इतके असेल एकदा आपण हे मिळविल्या नंतर ते करेंट प्रतिबिंबित होईल ओव्हरहेड ओळीमध्ये ib vbZ1 80 06447 तर 179 1 अँपिअर त्यामुळे आता आणि आकृती व्होल्टेज आणि करंट डिस्ट्रिब्युशन सुरुवातीला प्रवासी लहरी १०० केव्ही पण व्होल्टेज ८० ०६ प्रतिबिंबित होत आहे जो तुमचा ८० ०६ केव्ही आहे जो शेवटी तुमचा ८० ०६ केव्ही आहे v म्हणून मी तसं बनवलं तर हा तुमचा १९ ९४ केव्ही आहे त्याचप्रमाणे २२३ ७ परावर्तित करंट हा तुमचा इतका किंवा इथे आहे तो १७९ १ अॅम्पेर आहे तर प्रत्यक्षात 223 7 प्लस आणि ही उंची तुमची 402 8 अॅम्पर आहे तर ही तुमची करेंट ची लाट आहे आणि ही तुमची व्होल्टेज लहर आहे तर खरं तर मी १७ फिगर म्हणून खूण केली आहे तर हे आहे की करंट आणि व्होल्टेज वेव्हफॉर्म बरोबर व्होल्टेजवरील हे क्षणिक कार्य संपल्यावर तुम्ही विचार केलेले हे एक पाऊल आहे त्यामुळे पुढे आम्ही येऊ ज्याला तुम्ही इन्सुलेशन कोऑर्डिनेशन म्हणता तर पहिली गोष्ट म्हणजे मूलभूत आवेग इन्सुलेशन पातळी थोडक्यात आपण बीआयएल म्हणतो त्यामुळे सर्वोच्च व्होल्टेज मध्ये व्यक्त केलेल्या तुमच्या इन्सुलेशनच्या पातळीचा संदर्भ द्या ज्यात मानक लहरी 1 2×50 μs पेक्षा जास्त नाही जे आपण आधी पाहिले आहे जे क्रेस्ट व्हॅल्यू किंवा सर्वोच्च मूल्य 1 2 मध्ये पोहोचते आणि 50 टक्के 50 μs मध्ये पोहोचते तर आपण याला 1 तर याचा अर्थ असा की इन्सुलेशन लेव्हल इम्पल्स क्रिस्ट पीक किंवा पीक व्हॅल्यू मध्ये व्यक्त होते जे यापेक्षा जास्त काळ नसणारी मानक लाट असते म्हणजेच 1 2×50 μs लाट हे 1 2×50 μs च्या लाटाचे आवेग वापरून चाचणी द्वारे निश्चित केले जाते खरं तर हे आपल्याला माहित आहे याची शिफारस केली जाते परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण प्रयत्न कराल तेव्हा नक्की हे 1 2×50 μsअसू शकत नाही परंतु त्या मूल्याच्या आसपासच ते असेल तर विशेषत ट्रान्सफॉर्मर आवेग परीक्षे साठी आपण असे केल्यास आपणास ते आदर्श मूल्य मिळणार नाही परंतु केवळ त्या आसपास आपल्याला हे पहावे लागेल तर BIL म्हणजे आपला मूलभूत आवेग इन्सुलेशन सामान्यत लाइन न्यूट्रल व्होल्टेज असलेल्या जास्तीत जास्त मूल्याच्या प्रति युनिट म्हणून परिभाषित केले जाते उदाहरणार्थ 340 kV लाईनसाठी म्हणा 340 kV समजा 1 पु हे प्रथम 3453 या बरोबरीचे आहे तर तटस्थ रेष करण्या साठी आपण नंतर 2 ने गुणाकार केला म्हणजेच पीक व्हॅल्यू तर ते 282 kV असेल जे प्रति युनिट 1 असेल उदाहरणार्थ जर ते 345 kV असेल तर3453 ही तटस्थ व्होल्टेजची रेषा असते जी फेज व्होल्टेज असते आणि 2 ने गुणाकार करते तर ते 282 kV चे पीक व्हॅल्यू असेल तर समजा तुमच्याकडे 2 7 pu म्हणजे बिल 2 7×282 आहे कारण 1 pu म्हणजे 282 kV इतके आहे जे तुम्हाला 760 kV देते तर ही आपल्या मूलभूत आवेग इन्सुलेशन पातळीचे कल्पना आहे आता व्होल्टेजचा प्रतिकार करणे आवश्यक आहे तेच BIL आहे जे कोणत्याही फ्लॅशओव्हरशिवाय डिव्हाइस वर वारंवार लागू केले जाऊ शकते त्यानंतर विघटनकारी चार्ज पंचर किंवा निर्दिष्ट परीक्षेच्या अटीखाली अन्य विद्युत बिघाड म्हणून जेव्हा जेव्हा ते उपकरणांची चाचणी घेतात तेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टींची चाचणी घेतात हे खरोखर व्होल्टेजचा प्रतिकार करते आता आणखी एक गोष्ट म्हणजे चिरलेली लहरी इन्सुलेशन ची पातळी बरोबर या गेट मध्ये जे घडले ते समान आकाराच्या समान लाटा वापरून चाचणी द्वारे निश्चित केले जाते म्हणजे BIL बरोबर निश्चित करण्यासाठी वेव्ह आकार 1 2×50 μs आहे तर तेथे मूलभूत प्रेरणा इन्सुलेशन पातळी आहे अपवाद वगळता आम्ही ज्या प्रकारे 3 μs च्या तुकड्यानी कापला म्हणजेच ते लागू केले जाते परंतु त्यानंतर ते 3 μs चिरले जाते तर माहिती नसल्यास चिरलेली लाट पातळी उदाहरणार्थ तेल क्षेत्रातील उपकरणे ट्रान्सफॉर्मर साठी 1 15 पट BIL मानली जाते तर कोरड्या प्रकारच्या इन्सुलेशन साठी हे बीआयएलच्या बरोबरीचे आहे असे गृहित धरले जाते तर काही प्रयोगात्मक सेटअप ते करतात आणि चिरलेल्या लाटा साठी ते 1 15 वेळा घेतात जर तुम्हाला माहिती नसल्यास ते तेलाच्या क्षेत्रातील उपकरणासाठी BIL 1 15 पट म्हणजे गृहित धरतील उदाहरणार्थ ट्रान्सफॉर्मर तर आता गंभीर फ्लॅशओव्हर व्होल्टेज ते CFO कॉल करतात फ्लॅशओव्हर किंवा डिस्रॉप्टिव्ह डिस्चार्जच्या 50 टक्के संभाव्यते साठी पीक व्होल्टेज याला आपल्या गंभीर फ्लॅशओव्हर व्होल्टेज म्हणतात आता फ्लॅशओव्हर किंवा इन्सुलेशनच्या पंचरसाठी आवेग गुणोत्तर आवेग मुद्दे हे आवेग पीक व्होल्टेजचे पीक व्हॅल्यूचे गुणोत्तर आहे आपण ऐका पहा हे आपल्याकडे जे काही आहे 50 ते 60 च्या पीक व्हॅल्यूजचे आवेग पीक व्होल्टेजचे प्रमाण आहे एकतर 50 हर्ट्झ सिस्टम किंवा 60 हर्ट्ज सिस्टम म्हणूनच फ्लॅशओव्हर किंवा पंचर होण्यासाठी मी 50 स्लॅश 60 हर्ट्ज व्होल्टेज बनवित आहे तर दुसर्या शब्दांत सांगायचे तर ते म्हणजे ब्रेकडाउन व्होल्टेजचे प्रमाण सामान्य यंत्रणेच्या वारंवारतेवर ब्रेकडाउन व्होल्टेज आणि ब्रेकडाउन व्होल्टेजचे प्रमाण आहे कारण जेव्हा आपण विचार करता तेव्हा ते आवेग पीक व्होल्टेज आहे तर मुळात ते सामान्य यंत्रणेच्या वारंवारतेवर ब्रेकडाउन व्होल्टेजच्या लाट वारंवारतेत ब्रेकडाउन व्होल्टेज असतात यालाच आवेग प्रमाण म्हणतात तर हा सिद्धांत केवळ संख्यात्मक नाही तर आपल्याला या सर्व गोष्टी व्यवस्थित माहित असणे आवश्यक आहे आता इन्सुलेशन नेक्स्ट म्हणजे इन्सुलेशन कोऑर्डिनेशन हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे इन्सुलेशन कोऑर्डिनेशन म्हणजे विद्युत प्रणालीतील विविध घटकांच्या इन्सुलेशनची योग्य पातळी आणि त्यांची व्यवस्था निश्चित करण्याची प्रक्रिया त्यामुळे दुस या शब्दांत सांगायचे झाल्यास व्होल्टेजच्या तणावाचा सामना करणारी इन्सुलेशन स्ट्रक्चरची निवड केली जाईल ज्यासाठी प्रणाली किंवा उपकरणे योग्य सर्ज अटक करणाऱ्याच्या अधीन केली जातील प्रत्यक्षात या अभ्यासक्रमात विजेचा अटककर्ता पहानार नाही पण जर तुम्ही कोणत्याही पॉवर स्टेशनवर किंवा सबस्टेशनमध्ये गेलात तर विजेचा अटककर्ता तम्हाला दिसेल म्हणूनच दुस या शब्दांत सांगायचे झाल्यास इन्सुलेशन स्ट्रक्चरची निवड अशी असली पाहिजे जे वोल्टेज स्ट्रेस्स व्होल्टेज ताण ज्यावर योग्य सर्ज अटक करणाऱ्या प्रणाली किंवा उपकरणे दिली जातील याचा अर्थ विशेषतः हा जास्तीत जास्त स्विच किंवा आवेग किंवा वाढ विजेच्या पक्षाघातामुळे होते म्हणूनच वीज अटक करणाऱ्याची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ते उपकरणांचे संरक्षण करू शकते आणि जेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टींची रचना करतात तेव्हा ते सर्व सर्वात वाईट प्रकरणांचा विचार करतात आणि सर्ज अस्टर रेटिंग ची ठरवली जाते जेणेकरून तुम्हाला माहीत असलेल्या त्याचे सबस्टेशन वेरील उपकरणांचे संरक्षण होऊ शकते उदाहरणार्थ ही प्रक्रिया व्होल्टेज सर्जचे ज्ञात वैशिष्ट्य आणि सर्ज अटक करणाऱ्यांचे वैशिष्ट्य यावरून ठरवली जाते त्यामुळे तुम्ही ज्याला वीज अटककर्ता म्हणता ते या अभ्यासक्रमाच्या व्याप्तीच्या पलीकडचे आहे आता इन्सुलेशन आणि इलेक्ट्रिकल क्लिअरन्सची आवश्यकता ठरवताना 3 वेगवेगळे व्होल्टेज तणाव आहेत एक म्हणजे 50 किंवा 60 हर्ट्झ पॉवर व्होल्टेज वीज सर्ज व्होल्टेज आणि स्विचिंग सर्ज व्होल्टेज वेगवेगळे प्रकार प्रत्यक्षात आपल्याला त्या गोष्टी शिकण्याची गरज आहे आपल्याला ते दिसेल त्यामुळे विजेचा सर्ज व्होल्टेज आणि स्विचिंग सर्ज व्होल्टेज पण हे विजेचे सर्ज व्होल्टेज अतिशय गंभीर आहे त्यामुळे प्रत्येक इन्सुलेशन घटकावरील क्षणिक आणि पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज चा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर ट्रान्समिशन सिस्टीमचे इन्सुलेशन निवडले जाते त्यामुळे इन्सुलेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे म्हणजे ती आमची शक्ती आहे पण अनेक तांत्रिक गोष्टी आहेत आणि हे इन्सुलेशन तो एकच मुख्य नाही विशेषतः ते अशा प्रकारच्या विजेच्या पक्षाघातापासून किंवा स्विचिंग सर्जपासून बचाव करतात त्यामुळे अशा प्रकारचे इन्सुलेशन महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे सर्वसाधारण पणे विजेच्या आवेग व्होल्टेज मध्ये सर्वोच्च मूल्ये आहेत आणि व्होल्टेज वाढीचा सर्वाधिक दर आहे त्यामुळे या सगळ्यात विजेचा पक्षाघात तीव्र आहे म्हणूनच योग्यरित्या पूर्ण झालेल्या इन्सुलेशन समन्वयाने खालील गोष्टी प्रदान केल्या आहेत प्रदान केलेले इन्सुलेशन सर्व सामान्य ऑपरेटिंग ताण आणि बहुतेक असामान्य गोष्टींचा सामना करेल याचा अर्थ असा की आपण जे काही इन्सुलेशन करता ते सामान्य ऑपरेटिंग ताण तणावाचा सामना करेल तसेच बहुतेक असामान्य गोष्टी मी सांगितले आहे की हे सर्जेस लाइटनिंग सर्जेस किंवा काही बिघाड स्विच करीत आहे तर सर्व असामान्य गोष्टीत टिकेल मग वीज आणि स्विचिंग सर्ज मुळे ओव्हर व्होल्टेज कार्यक्षमतेने डिस्चार्ज देणे आणि इतर कारणे ज्याला तुम्ही इंटरनल कॉसेस म्हणता त्यामुळे वीज आणि स्विचिंग सर्ज तसेच इतर अंतर्गत कारणांमुळे ओव्हर व्होल्टेज कार्यक्षमतेने सोडले जाते त्यामुळे इन्सुलेशन या सर्व गोष्टीत टिकून राहावा लागतात सर्व गोष्टी सहन करावी लागतात तिसऱ्या क्रमांक ती म्हणजे बाह्य फ्लॅशओव्हरमुळे बिघाड होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी बिघाड होईल त्या पदांमुळे कोणतेही किंवा तुलनेने किरकोळ नुकसान होणार नाही जर बिघाड झाला तर किरकोळ नुकसान झाले पाहिजे पण अधूनमधून तुमच्या उदाहरणासाठी घेतले जाते जेव्हा मी प्रसिद्ध व्यक्तीचं काही व्याख्यान ऐकत होतो तेव्हा ती अतिशय रंजक गोष्ट आहे समजा जेव्हा तुम्ही चाचणी करत असाल तेव्हा २०० उपकरणे २०० आकडे म्हणतात चाचणी करताना चटकन तुम्हाला असे आढळून येते की तुमची चाचणी ठीक आहे पण नंतर समजा २०० तीच उपकरणे बरोबर आहेत आणि पण चाचणी नंतर तुम्हाला त्या २०० पैकी १ किंवा २ खराब झाल्याचे माहीत नाही पण जेव्हा तुम्ही त्याची चाचणी करत असता तेव्हा त्यांना त्या उपकरणां मध्ये एक प्रकारचा दोष म्हणतात त्यामुळे ही गोष्ट बरोबर असण्याचीही शक्यता आहे त्यामुळे पण त्यावेळी जेव्हा आपल्याला सर्व काही स्पष्ट आढळले तेव्हा सर्व काही स्पष्ट आहे असे आम्हाला आढळले पण चाचणी नंतर १ किंवा २ उपकरणे सदोष झाली असतील हे आपल्याला माहीत नाही कारण त्यानंतर आम्ही थेट चाचणी करत नाही त्यामुळे या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार नाही याला हिड्डन फॉल्ट असे म्हणतात त्यामुळे इन्सुलेशन समन्वयात प्रत्यक्षात खालील गोष्टी समाविष्ट आहेत का पहिली गोष्ट म्हणजे लाईन इन्सुलेशनचा निर्धार बीआयएल मूल्य आणि इतर उपकरणांची इन्सुलेशन पातळी आणि विजे अटक करणारा लाइटनिंग अरेस्टर या अभ्यासक्रमात लाइटनिंग अरेस्टर चा अभ्यास करणार नाही पण लाइटनिंग अरेस्टर रेटिंग ची योग्य निवड केली पाहिजे त्यामुळे ट्रान्समिशन लाईन्स 345 केव्ही लाईन इन्सुलेशन फक्त विजेच्या फ्लॅशओव्हर रेटद्वारे ठरवले जाते पण जर ते 345 केव्ही असेल तर लाईन इन्सुलेशन एकतर सर्ज विचार बदलून किंवा विजेच्या फ्लॅशओव्हर रेटद्वारे ठरवले जाऊ शकते त्यामुळे व्होल्टेजची पातळी खूप जास्त असल्यामुळे इन्सुलेशनची पातळी इन्सुलेशनची पातळी तुम्हाला जे दिसते ते स्विचिंग सर्ज विचार किंवा विजेच्या फ्लॅशओव्हर रेटने ठरवले जाईल जेणेकरून प्रत्यक्षात त्या इन्सुलेशनला तुम्ही त्या व्होल्टेज पातळीवर किती वेळ टिकवू शकता हे तुम्हाला माहीत आहे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचे ते इन्सुलेशन तुम्ही पाहिले आहे की नाही ते ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगसाठी इन्सुलेशन कसे बनवतात हे तुम्ही पाहिले आहे की नाही मला माहीत नाही जर तुमच्याकडे 1 ओपन ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग दिसत असेल आणि ते कसे इन्सुलेट झाले असतील तरइन्सुलेशन बद्दल तुम्हाला काही चांगल्या कल्पना असतील इन्सुलेशन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे ३४५ KV स्विचिंग सर्ज हा फ्लॅशओव्हरचा प्रमुख घटक बनतो आणि इन्सुलेशन डिझाइनवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे व्होल्टेजची पातळी ३४५ केव्हीपेक्षा जास्त असेल तर अर्थातच स्विचिंग सर्ज फ्लॅशओव्हरच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक बनतात त्यामुळे आता स्विचिंग सर्जमुळे फ्लॅशओव्हरची शक्यता हे रेषेच्या इन्सुलेशनचे वैशिष्ट्य आणि अपेक्षित चढउतारांची तीव्रता यांचे कार्य आहे त्यामुळे फ्लॅशओव्हरची शक्यता फारच कमी ठेवण्यासाठी नेमलेल्या इन्सुलेटर्सची संख्या कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करावा लागेल आता सर्ज आवेग इन्सुलेशनची ताकद बदलणे हे सिम्युलेटेड टॉवर्सवर केलेल्या चाचण्यांवर आधारित आहे त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात सर्ज आवेग इन्सुलेशन ची ताकद बदलणे हे सिम्युलेटेड टॉवरवर केलेल्या चाचण्यांवर आधारित आहे त्यामुळे ते आपल्यामध्ये ठेवण्यापूर्वी सर्व प्रकारचे प्रतिष्ठापन माहीत आहे जे तुम्हाला विचारात घ्यावे लागेल की सर्व प्रकारचे घटक सर्व प्रकारची चाचणी फक्त थेट उत्पादन आणि तुम्ही ते घालत नाही त्यानंतर ते सर्व हाय व्होल्टेज तणाव टिकवून ठेवू शकते की नाही याची चाचपणी करावी लागेल आता अतिरिक्त उच्च व्होल्टेज ची पातळी आणि इन्सुलेशनची लांबी वाढल्याने वाढ सहन करण्याची ताकद काही प्रमाणात वाढत नाही मग इन्सुलेशनची लांबी वाढवणे याचा अर्थ असा होत नाही की प्रमाणबद्धतेमुळे स्विचिंग सर्जची ताकद वाढते याचे कारण टॉवरच्या पृष्ठभागाच्या जवळ आल्यामुळे विद्युत क्षेत्रातील विकृती आणि त्याला जवळचा प्रभाव म्हणतात कारण जवळचा प्रभाव विजेच्या आवेगांशी संबंधित नाही त्यामुळे वाढीचे विचार बदलणे हे अतिरिक्त उच्च व्होल्टेज स्तरावरइन्सुलेशन मूल्ये ठरवते त्यामुळे अतिरिक्त हाय व्होल्टेज लेव्हल स्विचिंग सर्ज ही इन्सुलेशनची मुख्य चिंता आहे सबस्टेशनच्या रचनेत वापरली जाणारी कमाल स्विचिंग सर्ज पातळी एकतर प्रणालीवर जास्तीत जास्त वाढ होऊ शकते किंवा अटक करणाऱ्याची संरक्षक पातळी वीज अटक कर्ता जो जास्तीत जास्त स्विचिंग सर्ज आहे अटक करणारा स्टेशन मध्ये प्रवेश करेल त्यामुळे तुम्हाला त्या विजेच्या अटकेची रचना अशा पद्धतीने करावी लागेल जेणेकरून अटक करणारा काही करंट रेटिंगला परवानगी देऊ शकतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अटक कर्ते निवडावे लागतात त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे पण मी सबस्टेशन मध्ये पाहिले आहे की विजेच्या त्या जोरदार पक्षाघातामुळे वीज अटक करणाराही अपयशी ठरला आहे हे मी यापूर्वीही पाहिले आहे सबस्टेशनमध्ये कुठेतरी त्या अटककर्यामुळे आणखी काही उपकरणांचेही नुकसान झाल्याचे आम्हाला आढळून आले त्यामुळे सर्व प्रकारच्या गोष्टी डिझाइन करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते विशेषतः सर्व उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी याचे कारण तुमच्या विजेच्या पक्षाघातामुळे सर्जेस इत्यादी बदलतो त्यामुळे सबस्टेशनमध्ये इन्सुलेशनचा समन्वय म्हणजे किमान अटक मानांकन निवड 50 किंवा 60 हर्ट्झ व्होल्टेज सहन करण्यासाठी लागू आणि उपकरणांच्या निवडी मध्ये इन्सुलेशनची पातळी असते जे अटक करणाऱ्या कडून संरक्षण मिळू शकते त्यामुळे सबस्टेशनमध्ये अटक करणाऱ्या डिझाइन विजेच्या अटकेची निवड प्रामुख्याने महत्त्वाची आहे त्यामुळे सबस्टेशनमध्ये होणाऱ्या स्विचिंग सर्ज लेव्हलच्या अभ्यासासाठी क्षणिक नेटवर्क अॅनालायझरचाही वापर केला जाऊ शकतो परिणामाचा उपयोग योग्य आवेग इन्सुलेशन ठरवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी आणि सबस्टेशन यंत्रणेत आवश्यक सर्ज स्ट्रेंथ बदलण्यासाठी केला जाऊ शकतो जर तुम्ही कोणत्याही सबस्टेशनमध्ये गेलात तर तुम्हाला हे वीज अरेस्टर तिथे सापडतील आणि दुरून याला भेट दिली की तुम्ही म्हणाल तुम्ही जाऊन बघायला जाल या सर्व गोष्टी जसे की वीज अरेस्टर मग CT जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे मग संभाव्य ट्रान्सफॉर्मर करंट ट्रान्सफॉर्मर कसे जोडले जातात मग इन्सुलेटर्स मग ट्रान्सफॉर्मर सर्किट ब्रेकर्स प्रत्येक आणि सर्व काही आणि कोणीही शिकू शकतो त्यामुळे अटक करण्याचे ठिकाण आणि संरक्षित इन्सुलेशन यांच्यातील अंतरामुळे इन्सुलेशनवर लादलेल्या व्होल्टेजवर परिणाम होतो कारण प्रतिबिंबांमुळे अनेक गोष्टी दिसतात त्यामुळे सबस्टेशनकिती चांगल्या प्रकारे संरक्षित केले जाते यावर या वाढीची तीव्रता अवलंबून असते याचा अर्थ तुम्हाला सबस्टेशन संरचनेची सबस्टेशन इन्सुलेशन पातळी आणि येणारी लाईन इन्सुलेशन यांचे संरक्षण करावे लागेल त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल एक म्हणजे सबस्टेशनच्या संरचनेची इन्सुलेशन ची पातळी आणि येणारे रेषेचे इन्सुलेशन सबस्टेशनच्या टोकाला येणाऱ्या डेड एंड स्टेशनवर येणाऱ्या प्रवासी लाटेसाठी लाईन इन्सुलेशनमुळे जास्तीत जास्त व्होल्टेजद्वारे डेड एंड स्टेशन ठरवले जाते त्यामुळे लाईन संस्था परवानगी देऊ शकणारे जास्तीत जास्त व्होल्टेज किंवा तणाव काहीही असो त्या आधारावर आपल्याला विजेचा अटक करणारा करंट म्हणावे लागेल रेषेच्या वाढत्या अडथळ्यामुळे आणि अटक करणाऱ्याच्या व्होल्टेज वैशिष्ट्यानुसार ठरवले जाते त्यामुळे मी फक्त लिहित असलेल्या अटककर्त्याचा डिस्चार्ज करंट व्यक्त केला जाऊ शकतो कारण ते सर्वसाधारणपणे दिले जाते I अरेस्टर Iar2V VarZc हे V वास्तविक तुमच्या येणाऱ्या सर्ज व्होल्टेजच्या तीव्रतेइतकेच आहे आणि Var अरेस्टेड टेर्मिनल वोल्टेज आहे त्यामुळे अशा प्रकारे अटक केलेला करंट Iarहा येणाऱ्या सर्ज व्होल्टेज V Var अटक करण्यात आलेल्या टर्मिनल व्होल्टेजची तीव्रता आहे आणि Zc हा रेषेचा अडथळा आहे तर आकृती सतरा इन्सुलेशन कोऑर्डिनेशन फिगर 17 मी तुम्हाला दाखवेन उदाहरणार्थ ट्रान्सफॉर्मर आणि सर्ज एस्टर यांच्यातील इन्सुलेशन समन्वय दर्शवतो अरेस्टेड इम्पुल्स स्पार्क ओवर वोल्टेज ची तुलना ट्रान्सफॉर्मरच्या चिरलेल्या लहरीच्या पातळीशी केली जाते अधिक अर्थपूर्ण तुलना म्हणजे अटक करण्यात आलेल्या ठिणगीची तुलना लाटेच्या समोरच्या चाचणीशी करणे याचा अर्थ असा की प्रत्यक्षात ही फिगर आहे ही फिगर १८ आहे प्रत्यक्षात ही फिगर १८ असली पाहिजे ही फिगर १८ आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्ही हे पाहिले की तुमच्या लाटेच्या आघाडीवर ही लाट आहे तर पुढे उपकरणांच्या काही स्टँड व्होल्टेज टाइम वक्रावर तुम्ही ज्याला बोलावता ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मग ही चिरलेली लाट आहे आणि ही बीआयएल आहे आणि हे वक्र अटक कर्त्याचे डिस्चार्ज व्होल्टेज वैशिष्ट्य आहे ही स्पार्क ओवर वोल्टेज आहे ही बाजू प्रति युनिट व्होल्टेज आहे ही आवेग व्होल्टेज ची लाट वाढत आहे आणि या क्षणी ही तुमची कमाल व्होल्टेज डिस्चार्ज आहे कारण जर तुम्ही वक्रात पाहिले तर हे जास्तीत जास्त व्होल्टेज डिस्चार्ज आहे तर हे संरक्षण योजनेचे किमान मार्जिन आहे ही दरी कमीत कमी आहे हे कापलेल्या लहरींचे विथस्टँड व्होल्टेज टाईम वक्र आहे या क्षणी काही लहरी कापल्या जातात त्यामुळे ही चिरलेली लाट आहे आणि ही लाट आहे त्यामुळे प्रत्यक्षात हे आकृती 18 आहे तेल क्षेत्र उपकरणांमधील इन्सुलेशन समन्वयाचे हे उदाहरण आहे आणि सर्ज अरेस्टर याला ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावा लागेल समजून घेण्यासाठी इथे फारसं गणित नव्हतं हे समजून घ्यायला चला खूप खूप धन्यवाद आम्ही परत येणार आहोत